तर सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर 3 फेज इंडक्शन मशीन थोडक्यात पाहू बहुतेक वेळा इंडक्शन मशीन अंदाजे किंवा समतुल्य सर्किट तयार करण्यासाठी पाहिले जातात तर या अभ्यासक्रमाचा हा शेवटचा विषय असेल तर मी याबद्दल चर्चा करेन म्हणजे पहिल्या वर्षाच्या स्तरावर थोडक्यात काही कल्पना मिळतील तर DC मोटर्स सह प्रारंभ करा तर बर्याच गोष्टी अगदी सोप्या आहेत तर DC मशीन चा मूलभूत प्रकार हा कम्युटेटर प्रकारचा असतो ही प्रत्यक्षात एक पर्यायी प्रवाह यंत्र आहे परंतु एक सुसज्ज खास यंत्र कम्युटेटर सह वापरले जाते ज्यास विशिष्ट परिस्थितीत वैकल्पिक प्रवाह हा थेट प्रवाह मध्ये बदलला जातो वास्तविक DC व्होल्टेज किंवा DC प्रवाह स्थिर आहे असे समजू म्हणून ज्याला आपण सामान्यत शक्ती म्हणतात ते AC आहे परंतु काही प्रकारच्या यंत्रणेचा वापर करा ज्याला आपण DC मध्ये रूपांतरित होईल तर आता आपण DC मोटर चा अभ्यास करू परंतु जनरेटर चे तत्व अगदी सोपे आहे जे काही लिहित आहे तिथे तेच सांगत आहे तर जेव्हा तुम्ही अभ्यास केला की सिंगल फेज AC सर्किट्स प्रकार दर्शवितो की emf कसा तयार होतो तर हे आकृती देखील हेच दिसते हे चुंबक आहे S आणि N हे दोन pole तिथे आहेत आणि समजा एक कॉईल घड्याळाच्या दिशेने फिरत आहे ही गती घड्याळाच्या दिशेने दिली गेली आहे ही कॉईल ची एक बाजू आहे आणि ही कॉईल ची दुसरी बाजू आहे जी केवळ एक वळण दर्शविली आहे आता जेव्हा कॉईल या स्थितीप्रमाणे असेल तर प्रवाह N मधून ते S कडे जाईल आणि तो फिरत आहे त्यामुळे आपण फ्लक्स लिंकेज म्हणतो या स्थितीत जास्तीत जास्त आणि या दुसऱ्या बाजूला आहे कॉईल आणि याला आपण pole म्हणतो येथे ही एक गोष्ट आहे तर येथे असे समजले जाईल की येथे प्रवाह जोडला जाणार नाही आणि येथे काहीही होणार नाही आणि केवळ या परिस्थितीत फ्लक्स लिंकिंग जास्तीत जास्त होईल आपल्याकडे वळणां ची संख्या जास्त असल्यास आपल्याकडे एकच वळण असेल तर जेव्हा हे फिरते असेल तेव्हा या स्थितीत फ्लक्स लिंकिंग जास्तीत जास्त असेल समजा जेव्हा हे येत आहे तेव्हा हे 90 o फिरते अशाच प्रकारे हलत आहे तर ही स्थिती वर येईल आणि ही स्थिती त्या वेळी फ्लक्स लिंकिंग 0 असेल कारण आता या वेळेच्या बाहेर असेल तर म्हणूनच तो फिरत आहे आणि व्होल्टेज होईल ज्याला आपण पर्यायी व्होल्टेज emf म्हणतो कॉइल मध्ये प्रेरित केले जाईल आणि या बाजूला जे काही गेले आहे ते हे बाह्य कनेक्शन आहे समजा काही यंत्रणा आपण कनेक्ट केले आहे N पासून ते S पर्यंत कनेक्ट आहे म्हणूनच हे एक प्रवाह आहे आणि ज्याला आपण प्रवाह म्हणतो त्यास काहीही पर्याय दिले जाते फक्त एक गोष्ट अशी आहे की Emf केवळ या दोन भागांना प्रेरित करेल हे दोन भाग एकसमान आहेत आणि ते येथे नाहीत कारण हा मुख्य भाग आहे आणि ही अशीच स्थिती आहे जिथे हे जास्तीत जास्त फ्लक्स आणि emf ला जोडेल ते जास्तीत जास्त प्रेरित केले जाईल तर ही एक सोपी गोष्ट आहे तर हा प्राथमिक जनरेटर आहे आता मी म्हणतो की हे emf मूलतः फॅराडे यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा कायदा केला आहे त्यावर आधारित आहे विद्युत जनरेटर चे मूलभूत भाग हे चुंबकीय क्षेत्रात आहेत आता वाहक स्लॅश जे फ्लक्स कट करण्यासाठी देखील हलवू शकतात तर चुंबकीय क्षेत्रात आवश्यक आहे हे आणि आपण ज्याला वाहक म्हणतो आपण आता फ्लक्स कापण्यासाठी हे असे हलवा ही या आकृतीमधील क्षैतिज स्थिती आहे ही आणखी एक आकृती आहे त्यासाठी हे उभ्या स्थितीत आहे या प्रकरणात आकृती मी या सर्व गोष्टी मी पुस्तकातून घेतल्या आहेत परंतु हे N पोल आहे ही बाजू L आहे आणि बाजू m आहे आणि ही N आहे आणि ही P आधीच चिन्हांकित आहे आता आपणकरू शकता या स्थितीत सापडेल ते त्या वेळी या कॉईल एका बाजूला तटस्थ स्थितीत आहे हे कॉईल दुसऱ्या बाजूला आहे आणि हे बाहेर येथे आहे आणि येथे केवळ व्होल्टेज प्रेरित केले जाईल तर या ठिकाणी NS येथे 0 स्थान आहे तर या स्थानावर लिंकेज नाही त्या विशिष्ट घटकावर ते फिरत आहे हे फिरत आहे काही साधन ते फिरवत आहेत तर ती फिरत आहे म्हणून या स्थितीत प्रेरित व्होल्टेज 0 असेल कारण येथे आणि येथे या ठिकाणी कोणतेही फ्लॅक्स लिंकेज नाहीत तर हे याचा अर्थ असा आहे की मी हे स्पष्ट करतो तर येथे 0 हे चिन्हांकित केलेले नाही तर ही 0 स्थिती आहे नंतर 1 2 3 अशा प्रकारे त्यास या आकृतीत चिन्हांकित केले गेले आहे तर जेव्हा ही फिरत असेल तेव्हा 0 ते 180 म्हणा जेव्हा ते180 o फिरते तेव्हा हेच सिंगल फेज मशीन पाहिले आहे जे बदलते emf आहे तर 0 ते 180 o ते असेच असेल आणि पुढील 180 ते 360 असे होईल त्याचा अर्थ असा की तो पूर्ण 360 0 फिरतो तर ही सकारात्मक बाजू प्रेरित होईल आणि ही सकारात्मक व्होल्टेज असेल आणि ही बाजू नकारात्मक आहे तर जेव्हा हालचाल होते तेव्हा हा एक निव्वळ पर्याय आहे साइनसॉइडल आणि फॅसर emf समीकरण होते सुरुवातीला एकाच टप्प्यात सर्किट समान धारणेवर हे समीकरण विकसित होत आहे ते 1 2 3 4 पर्यंत 0 11 आणि 0 पर्यंत चिन्हांकित केले आहे आणि ते फक्त 30 o वेग बनविण्यासाठी चिन्हांकित केले आहे परंतु घड्याळाच्या दिशेने येथे हे विकसित होत आहे तर जर ते आणि अशाच प्रकारे व्होल्टेज प्रेरित होईल परंतु आपण असे पाहिले तर विशिष्ट त्वरित स्थिती आहे जेव्हा कॉईल l m कधी वर येईल आणि हे P m p l m हे l m आहे आणि जेव्हा हे p n तळाशी येईल त्यामुळे त्या वेळी ते असे असेल आणि पुन्हा दुसर्या 180 o जाईल नंतर पुन्हा त्याच स्थितीत त्यास व्होल्टेज नकारात्मक म्हणून प्रेरित केले जाईल कारण ते फिरत आहे तर आणि धारणे मध्ये या मध्ये एकल फेज AC सर्किट मध्ये सुरुवाती मध्ये पाहिले आहे तर हे AC आहे आता आमचे उद्दीष्ट हे DC मध्ये नकारात्मक रूपांतरित करणे आहे याचा अर्थ असा की जर आपण असे करत असाल तर सर्व जे आपण सकारात्मक म्हणता तेवढे होईल त्यामुळे पर्यायी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तर मग नंतर काही यंत्रणा मिळेल की आपण AC प्रवाह ऐवजी DC प्रवाह किंवा AC व्होल्टेज ला DC व्होल्टेज आणि DC प्रवाह मिळेल तर अशा परिस्थितीत यालाच पर्यायी emf ने प्रेरित केले जाईल आता कम्युटेटर च्या साह्याने पर्यायी प्रवाहाचे थेट प्रवाहा मध्ये असे रूपांतरण आहे सामान्यत तो कम्युटेटर ज्याला आपण DC मशीन मध्ये वापरता त्यामध्ये अनेक कम्युटेटर विभाग असतात तर मुळात जाण्यापूर्वी पर्यायी प्रवाह DC प्रवाहमध्ये रूपांतरित करण्यासाठी यांत्रिक बदलणारे उपकरण वापरणे आवश्यक आहे करण्यात आलेली आहे ज्यामुळे जनरेटिंग शाफ्ट च यांत्रिक फिरणे चालू होते कम्युटेटर म्हणतात तर या प्रकरणात असे काय घडेल की ही कॉइल ची स्थिती आहे ही N p आहे आणि ही l N ही कॉईल ची मागील बाजू आहे आणि येथे समजा हा बिंदू A विभाग आहे हा विभाग B आहे हे दोन्ही कम्युटेटर विभाग आहेत हा कम्युटेटर विभाग प्रत्यक्षात ते स्वतःपासून पृथक् केलेले आहेत आणि शाफ्ट तिथे आहे जर आपणास दिसत असेल तर जर आपण प्रयोगशाळेस उघडलेली DC मशीन पाहिली तर आपण त्यास अधिक चांगले पाहू शकता आणि ही गुंडाळी हे समजाच्या पलीकडे आहे की हे सामान्यतः कार्बन पासून बनविलेले एक ब्रश आहे ही बाजू आहे आणि ही बाजू ही N pole आहे आणि ही S पोल आहे आणि त्या प्रकरणात समजा ते या मार्गाने फिरत आहे घड्याळाच्या दिशेने दिशा तर अशाप्रकारे कॉईल ची ही एक बाजू एक कॉईल जी पहिल्यांदा कम्युएटर a च्या भागासह समाप्त होते आणि दुसर्या बाजूला आणि ती a असते कम्युटेटरची दुसरी बाजू दुसऱ्या b बाजूला जोडलेली असते तर जेव्हा ती फिरत असेल तेव्हा समजा मार्ग वैकल्पिक वस्तू पाहिली तर यंत्रणा अशी आहे जेव्हा ती फिरत असेल तर पहिल्या 180 o पर्यंत व्होल्टेज असे असेल त्यानंतर काय होईल हे खाली आहे ही गुंडाळी बाजू एकाशी जोडलेली आहे कारण पुढील चक्रात ती आपोआप नकारात्मक बाजूस जाईल ती आपोआप तीची स्थिती बदलेल आणि नकारात्मक कडे जाईल ज्याला आपण या दोघांना नकारात्मक बाजू म्हणाल ज्याला आपण असे म्हणतात ते DC मशीन ब्रश आहेत आणि त्या प्रकरणात काय होईल येथून ही कॉइल ची स्थिती जेव्हा ते आपोआप प्रेरित नकारात्मक व्होल्टेज वर जाईल तेव्हा ती नकारात्मक बाजू या यंत्रणाशी जोडली जाईल तर हे प्रत्यक्षात केवळ दोन कम्युटेटर विभाग आणि DC मशीन दर्शवित आहे जे आपण 1000 कम्युटेटर विभाग करू शकता आपण हे पाहिले तर सर्व कम्युटेटर विभाग पृथक् केलेले आहेत तर त्या बाबतीत मग काय होईल पुढील अर्ध्या चक्र पुढील अर्ध चक्र म्हणून जेव्हा नकारात्मक व्होल्टेज स्वयंचलितरित्या प्रेरित होईल तेव्हा या गुंडाळी ची बाजू नकारात्मक बाजूकडे जाईल तर त्या प्रकरणात उलट इतर गुंडाळी बाजूने देखील होईल म्हणजे व्होल्टेज आपण नेहमीच सकारात्मक असतो तर ही प्रत्यक्षात DC मशीन ची यंत्रणा आहे DC मशीन प्रत्यक्षात अल्टरनेटिंग व्होल्टेज किंवा विद्युत प्रवाह व्युत्पन्न करते परंतु या कम्युएटर मुळे आणि या यंत्रणेमुळे या धोरणाची ही वास्तविकता आहे आणि चिन्ह कायमच असेल कारण ते एका विशिष्ट क्षणावर संबंधित आहे की जेव्हा हे असते तेव्हा तटस्थ होते तर त्या वेळी काय होईल जेव्हा नकारात्मक व्होल्टेज प्रेरित होईल तर आपोआप इथ जोडलेली ही कॉईल आपोआप दुसर्याकडे जाईल आणि दुसर्या कॉईल च्या बाजूने उलट होईल जेणेकरून व्होल्टेज सकारात्मक राहील तर DC गोष्टीसाठी जे काही माहित आहे ते समजा समजा हेच माझे DC व्होल्टेज आहे जेव्हा माझे व्होल्टेज आहे जेव्हा काढते तेव्हा ते स्थिर असते कारण कालांतराने DC व्होल्टेज स्थिर असतो परंतु DC मशीन मध्ये आपल्याकडे असे अनेक विभाग असतात जोपर्यंत आपण त्या आकृतीला काय म्हणतो आहात हे अचूकपणे दिसत नाही तोपर्यंत मग हे प्रत्यक्षात स्पष्टपणे दिसेल की हे स्पष्टपणे DC सारखे दिसेल आपण सरळ रेषेत आहात परंतु मुळात ते येथे असेल जे मी येथे रेखाटत आहे त्यात खूप लहान तरंग असेल आपल्याला यासारखे फारच लहान लहर माहित असेल मी म्हणालो अगदी माझा अर्थ ते सकारात्मक बाजू आहे सर्व तरंग सकारात्मक बाजू असतील आपल्याकडे जसे आहे तसे मी येथे केले तर ते केवळ दोन विभाग आहेत परंतु आपल्याकडे विभागांची संख्या जास्त आहे तर या सर्व गोष्टी सकारात्मक बाजू असतील या गोष्टी अशाच असतील असे होईल हे असे अगदी लहान असेल फक्त डोळे शोधून काढू शकत नाही कारण ते DC आहे परंतु ते सरळ रेषेसारखे नाही कारण असे बरेच प्रभाग आहेत तिथे असे अर्धे चक्र आहेत तिथे आहे परंतु ते DC आहे तर यालाच तुम्ही यंत्रणा म्हणता याचा अर्थ असा की प्रत्येक अर्ध्या चक्राचा अर्थ असा होतो की जेव्हा कॉईल ची एक बाजू आपोआप ब्रश नकारात्मक बाजूस जोडली जाते जसे की आपण ज्याला म्हणतात की व्होल्टेज नेहमीच सकारात्मक असतात म्हणून DC आहे सध्याचे DC होईल आणि तेच येथे भार प्रतिकार जोडले गेले आहे तर म्हणजेच वीज जनरेटर वीज याप्रमाणे वाहते तर हे फक्त स्पष्टीकरणासाठीच मी हे आकृती एका पुस्तकातून घेतले आहे आणि परंतु वास्तविक DC मशीनमध्ये आपल्याकडे अनेक कम्युटेटर आहेत ते मुळात आपण एकमेकांपासून उष्णतारोधक असतात म्हणून जे आपल्याकडे आहे ते हेच आहे तर आता या सर्व गोष्टी आता DC मशीन बनवतात मी तुम्हाला या गोष्टी नक्की काय सांगेन मी एका पुस्तकातून काढलेल्या आकृतीवरून ही आकृती घेतली आहे तर या प्रकरणात जर आपण हे पाहिले तर ते फक्त सर्वसाधारण माहितीसाठी तर ही चुंबकीय प्रवाहांची विशिष्ट ओळ आहे एक शाफ्ट आहे ही आर्मेचर आहे आणि ही एक चुंबकीय रचना आहे आणि हे मुख्य जे तो कापला जातो आणि हे एक वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे ज्यामुळे कॉईल ला जागेची आवश्यकता असते तेथे बरेच प्रभाग असू शकतात आणि हे N pole आहे हे आहेत आणि हे S pole आहे आणि हे आहे फील्ड आणि फ्लक्स पथ दर्शविला गेला आहे आणि हे pole आणि आर्मेचर पृष्ठभागाच्या टप्प्यांमधील हवेतील अंतर आहे हेच हवेचे अंतर चिन्हांकित केले आहे तर हे जनरेटर किंवा मोटर आहे जिथे आपण ज्याला चुंबकीय रचना म्हणता आणि हे शाफ्ट आहे हे फक्त या संक्षिप्त चर्चेच्या पूर्णतेसाठी मी एका पुस्तकातून घेतले आहे आणि ही मुख्य चौकट आहे पुढे म्हणजे DC मशीन मध्ये दोन मुख्य भाग असतात स्थिर भाग मुख्यतः चुंबकीय प्रवाह तयार करण्यासाठी डिझाइन केलेला असतो आणि फिरणारा भाग याला आर्मेचर असे म्हणतात जेथे यांत्रिक ऊर्जा रूपांतरित होते जनरेटर साठी विद्युत ऊर्जा किंवा उलट विद्युत ऊर्जा मोटर साठी यांत्रिक ऊर्जा ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे आता मी स्थिर आणि फिरणारे भाग एकमेकांपासून वेगळे केले आहेत हवेतील अंतर फक्त मी आकृतीत दाखवितो एक DC मशीन स्टेशनरी भाग आंतर मुख्य भाग दरम्यान डिझाइन केलेले पोल असतात जेणेकरून चुंबकीय फ्लक्स तयार होईल कम्युटेटर पोल हे मुख्य पोल असे बनविलेले असते की स्पार्कल मुळे कम्युटेटर चे ब्रश आणि चौकट किंवा योक यांच्याशी संबंधित असेल या इंटर पोल आपण ज्याला या कम्युटेटर पोल बद्दल पहातो त्या इतर गोष्टी ज्या आपण या कोर्स साठी अभ्यास करणार नाही आपण दुसर्या वर्षाच्या किंवा तृतीय वर्षाच्या इलेक्ट्रिकल मशीन कोर्स मध्ये अभ्यास कराल केवळ पूर्णतेसाठी या सर्व गोष्टी खाली नमूद केल्या आहेत आर्मेचर एक दंडगोलाकार भाग आहे जो पोल दरम्यानच्या जागेत फिरत असतो आणि एक स्लॉटेड आर्मेचर कोर असतो आर्मेचर कोर स्लॉट मध्ये वाइंडिंग बसवलेले असते कम्युटेटर ब्रश गिअर या सर्व गोष्टींमध्ये कदाचित आपण मशीन डिझाइन कोर्स मध्ये तेथे असाल तर त्याचा अभ्यास कराल तर DC मशीन च्या भागाचे वर्णन तर आकृती प्रत्यक्षात चार pole DC मशीन चे विभागीय दृश्य दर्शविते प्रथम मी तुम्हाला आकृतीमध्ये एक फ्रेम दर्शवेल फ्रेम हा मशीनचा स्थिर भाग आहे ते निश्चित केले आहे हे चित्र पहा प्रत्यक्षात हे फिरविण्याची दिशा आहे ब्रश बार आहे आर्मिचर आहे जिथे आपणास प्रवाह दिसते तेथे हा कंडक्टर तेथे आहे येथे हे मूलतः येथे आहे परंतु नंतर फक्त हे आवश्यक आहे जर हे a असेल तर हे प्रत्यक्षात कंडक्टर आहे म्हणजेच ते प्रवाहअसल्याचे दिसेल आणि जर तुम्ही प्रवाह येण्याच्या दिशेचा वापर करत असाल तर अंगठा तुम्हाला त्या प्रवाहाची दिशा आणि या बोटांनी म्हणतात कर्लिंग curling बोटांनी फ्लक्स प्रवाहाची दिशा होईल तर त्याच बाजूने ही बाजू आहे ही बाजू S pole च्या खाली आहे ही देखील डॉट सर्व काही आहे म्हणजेच म्हणजे प्रवाहाचा प्रवेश करणे ज्याला तुम्ही प्रतल म्हणता आणि डॉट म्हणजे ते प्रतल सोडत आहे याचा अर्थ असा की जर याचा अर्थ डॉट म्हणजे प्रवाह बाहेर येणे तर ही सद्यस्थितीची प्रतिक्रिया आहे आणि हे बोटांचे कर्लिंग असेल ही प्रवाहाची दिशा असेल आणि हे असे आहे की हे आंतर pole आहेत ज्यामध्ये हे दोन टर्मिनल आहेत याबद्दल अधिक चर्चा करणार नाही फक्त हे हे असे आहे आणि हे आहे आणि हे फील्ड रियोस्टॅट फील्ड रेझिस्टन्स आहे ज्यामध्ये चिन्हांकित आहे आणि हे फील्ड विंडिंग दिले जाते आणि हे येथे पोल चे शू आहे हे इंटर पोल आहे इंटर पोल या कोर्स साठी का आहे याबद्दल चर्चा करणार नाही तर हा कम्युटेटर आहे हा अनेक कम्युटेटर सेगमेंट आहे जसे की मी रेखाचित्रात असे म्हटले आहे आणि ही फ्रेम आहे आणि हे आर्मेचर कंडक्टर आहेत तर हे मी एक पुस्तकातून काढलेले एक योजनाबद्ध आकृती आहे तर आणि आपण ते पाहिले की ते 4 pole मशीन आहेत म्हणून आपल्याला 4 ब्रशेस 1 2 3 4 दिसेल तर आपण मुख्य आणि फिरणार्या pole चे निराकरण करता आणि ज्याद्वारे मशीन ला बेड प्लेट योक मध्ये जोडले आहे अंगठीच्या आकाराचा भाग जो मुख्य आणि कम्युटिंग पोल च्या फिरणार्या pole प्रवाहाचा मार्ग म्हणून काम करतो त्याला योक म्हणतात तर जर आपण येथे पाहिले तर यालाच इंटर पोल असे म्हणतात कम्युटेटर तेथे आहे ही एक फ्रेम आहे आणि हे शंट पोल लोड टर्मिनल फील्ड रिओस्टॅट फील्ड विंडिंग आहे आणि ही दिशा आहे हे आर्मेचर आहे आर्मेचर येथे चिन्हांकित केले आहे पुढे मशीन मध्ये फ्रेम किंवा योक चे साहित्य म्हणून वापरलेले कास्ट लोह आहे परंतु आता ते बदलले कास्ट स्टील केले आहे कारण कास्ट लोह सॅच्युरेटेड फ्लक्स घनता प्रति मीटर चौरस सुमारे 0 8 वेबर आहे कास्ट स्टील सह सॅच्युरेटेड असताना आपण प्रति मीटर चौरस सुमारे 1 5 वेबर आहात अशा प्रकारे कास्ट लोहाच्या चौकटीचा क्रॉस सेक्शन चुंबकीय प्रवाहच्या समान मूल्यासाठी कास्ट स्टील च्या फ्रेम च्या दुप्पट असतो तर वेल्डिंग तंत्राच्या सुधारणांसह अलीकडे रोल केलेले स्टील चे योक विकसित केले गेले आहेत आता क्षेत्रात पोल आहेत सध्याच्या मशीन्स मध्ये पूर्णपणे लॅमिनेटेड पोल किंवा लॅमिनेटेड पोल शू असणारे स्टील चे पोल वापरणे नेहमीचेच आहे तर बदलणारे pole याला इंटर पोल देखील म्हणतात मुख्य poleासारखेच आहे आणि पोल च्या कोर टर्मिनेशन असते ज्यामध्ये कोअर वर विविध आकार आणि कॉइल लावले जाऊ शकतात तर या इंटर पोलचे काम करणार्या पोल फंक्शन चे मी येथे चर्चा करीत नाही कारण या पहिल्या वर्षाच्या पातळीवर या काही कल्पना आहेत तर हे आर्मेचर आहे आर्मेचर मध्ये कोर आणि विंडिंग असते लोह चुंबकीय सामग्री आर्मेचर कोर साठी वापरली जाते तथापि लोह देखील विद्युत वाहक आहे चुंबकीय क्षेत्रातील घन लोहाच्या कोर च्या परिणामी फिरण्यामुळे एडी प्रवाह होतो कोर मध्ये एडी प्रवाहांचा उर्जेचा अपव्यय होण्यास कारणीभूत ठरतो आणि उष्णता नष्ट होण्याची समस्या निर्माण करतो एडी प्रवाह कमी करण्यासाठी कोअर पातळ लॅमिनेशन्स पासून बनलेला आहे हे सर्वत्र सारखेच आहे आपण सर्व मशीन्स पाहिल्यास आपल्याला असे आढळेल म्हणूनच मी या गोष्टीसाठी लिहिले आहे DC मशीन्स ची आर्मेचर म्हणजे सिलिकॉन स्टील च्या पातळ लॅमिनेशनची रचना कमी तोटा आहे लॅमिनेशन सहसा 0 4 ते 0 5 मिलीमीटर जाड असतात आणि वार्निश ने इन्सुलेटेड असतात तर हे प्रत्यक्षात DC मशीन चे आर्मेचर आहे हे लॅमिनेशन आहेत आणि हे स्लॉट आहेत तर जेथे कंडक्टर ठेवले आहे तर हा मुख्य मार्ग आहे आणि हा लॅमिनेशन आहे हा मी एका पुस्तकातून घेतला आहे आणि हे हवेचे छिद्र आहे आणि मग कम्युटेटर AC विद्युत प्रवाह किंवा व्होल्टेज ला DC विद्युत प्रवाहमध्ये माफ करा येथे प्रत्यक्षात तुम्हाला माहिती आहे की हे AC AC विद्युत प्रवाह व्होल्टेज ला DC चालू किंवा व्होल्टेज मध्ये रूपांतरित करेल एक कम्युटेटर हा एक दंडगोलाकार रचना असतो जो कठोर काढलेल्या तांब्याने बनविलेल्या विभागांपासून बनलेला असतो हे विभाग एकमेकांपासून आणि मशीन मयका स्ट्रिप च्या फ्रेम पासून विभक्त आहेत तर यालाच तुम्ही काही प्रकारचे आकृती म्हणता हा कम्युटेटर विभाग आहे ही मायकेनाइट व्ही रिंग आहे आणि या कम्युटेटर कडून ही राइझर आहे जिथे या राइसर द्वारे किंवा राइसर च्या मार्गाने वळण जोडलेले असतात आपणास मी सूचित करतो की आपण महाविद्यालयात DC मशीन DC मोटर किंवा DC जनरेटर उघडलेले पहा आणि हाच कम्युटेटर विभाग आहे आणि याला राइसर किंवा लूग म्हणतात आणि हा एक विभाग आहे आणि ते सर्व एकमेकांपासून इन्सुलेटेड आहेत मायका म्हणा आणि ही शेवटची क्लॅम्प रिंग आहे आणि ही क्लॅम्प बोल्ट आहे हे फक्त या कम्युटेटर बद्दल एक कल्पना देण्यासाठी फक्त एक शाफ्ट आहे तर हा कम्युटेटर घटक आहे म्हणूनच आपण इन्सुलेटेड तांबे विभाग पाहिल्यास हा दुसरा उष्णतारोधक तांबे विभाग आहे यालाच आपण कम्युटेटर म्हणतात आणि येथून वाइंडिंग ला जोडणारा हा कम्युटेटर लूग आहे आणि ही शेवटची क्लॅम्प आहे आणि हे सर्व अगदी पातळ आहे आपण ओपन DC मशीन पहात असल्यास आपल्याला विभक्त मायका आढळेल आणि म्हणूनच या सर्व गोष्टी ज्यास आपण येथे आहेत तर मी पुन्हा सांगणार नाही म्हणूनच आपणास असे म्हणतात की आपल्याकडे एक प्रकारची कल्पना आहे आता या सर्व गोष्टी मी तुम्हाला दर्शविल्या आणि मी तुम्हाला सांगितले तर आकृती 7 वास्तविकपणे कम्युटियर्स चे घटक हे पूर्ण झाल्यावर कम्युटर चे सामान्य स्वरूप असतात ते येथे ही आकृती दर्शवित आहे पुढे कम्युएटर कडून विद्युत प्रवाह गोळा करण्यासाठी ब्रश गिअर आहे किंवा ज्यामध्ये विद्युत प्रवाह असणे म्हणजे ब्रश गिअर चे बनलेले साधन आहे ज्यामध्ये ब्रशेस ब्रश धारक ब्रश स्टड किंवा ग्लास धारक हात ब्रश रॉकर प्रवाह संग्रहक ब्रश बार असतात तेव्हा DC मशीन मध्ये ब्रश वापरली जातात त्याचे 5 वर्ग असतात धातू धातूचे वर्ग कार्बन वर्ग विद्युत वर्ग आणि तांबे वर्ग असतात म्हणूनच तांबेच्या बाबतीत ब्रश कॉन्टॅक्ट मध्ये प्रवाह घनता 5 एंपियर प्रति सेंटीमीटर चौरस ते 23 एंपियर प्रति सेंटीमीटर पर्यंत असू शकते तर कमि व्होल्टेज वर मोठ्या प्रवाहांसाठी डिझाइन केलेल्या मशीन साठी तांबे ब्रश चा वापर केला जातो जोपर्यंत फार काळजीपूर्वक वंगण घातल नाही तोपर्यंत त्यांनी कम्यूटर ला फार लवकर कापले जाईल आणि त्यामुळे घर्षण वेगवान होईल म्हणून ग्रेफाइट आणि कार्बन ग्रेफाइट ब्रशेस स्वत ची वंगण घालणारे आणि व्यापकपणे वापरले जातात महाविद्यालयात देखील आपण या बनवलेल्या ब्रशेस पाहिल्या तर आपल्याला ते कार्बन ग्रेफाइट ब्रशेस सापडतील तर या नंतर DC मशीन ची सर्व थोडक्यात चर्चा आहे पुढे जनरेटर चे emf समीकरण आहे जेणेकरून त्या मोटार वर जाईल तर poleांची संख्या P आणि ∅ फ्लक्स प्रति pole Z एकूण संख्या आर्मेचर कंडक्टर आहे तर स्लॉट ची संख्या प्रति स्लॉट कंडक्टर ची संख्या जी एकूण कंडक्टर ची संख्या आहे आणि N वेग दिलेला आहे प्रति मिनिट rpm आणि आर्मेचर E मधील अनेक समांतर पथ आर्मेचर मध्ये प्रति समांतर मार्गावर emf व्युत्पन्न करतात मुळात DC मशीन्स दोन प्रकारच्या असतात एक लॅप कनेक्ट आहे इतर ओहम आहे लॅप शी कनेक्ट केलेल्या पथांची संख्या no of paths खांबाची संख्या no of poles A P आणि कनेक्शन मध्ये तो A २ असेल परंतु या कोर्स साठी त्यांना वाव दिलेला आहे परंतु इलेक्ट्रिकल मशीन मध्ये शिका किंवा मशीन डिझाइन मध्ये परंतु येथे परिपूर्णतेसाठी संख्यात्मक देखील विचारात घ्यावे लागतील लॅब कनेक्शन साठी AP असेल आणि ओहम Aसाठी नेहमीच 2 असेल समजा प्रत्येक कंडक्टर द्वारे व्युत्पन्न केलेले emf d ∅ dash dt व्होल्ट म्हटले जाईल एक आवर्तन मध्ये मार्गदर्शक प्रति आता d ∅ डॅश P ∅ असेल कारण ∅ होईल प्रति पोल आहे d ∅ डॅश p ∅ वेबर होईल त्यामुळे दुसऱ्या कारण ते दर आवर्तनला N संख्या केली प्रति मिनिट rpm आवर्तन आहे जर ती प्रति सेकंदाची आवर्तन असेल तर ती 60N असेल आता एका आवर्तनची वेळ dt dt 60N इतकीच असेल म्हणून प्रति वाहकाद्वारे तयार केलेला emf हा d∅ डॅश dt आहे तर ते d∅ डॅश P P ∅ असेल आणि dt 60 N असेल जे सरळ सरळ P ∅ N 60 व्होल्ट असेल आता एका लॅप वाइंडिंग जनरेटर साठी मी तुम्हाला सांगितले की समांतर पथांची संख्या A P असेल आणि म्हणून एका भागामध्ये कंडक्टर ची संख्या ZA असेल कारण आपल्याकडे अनेक समांतर पथ ZA आहेत त्यामुळे व्होल्टेज प्रेरित आहे P ∅ N 60 असेल म्हणजे हे Z जेणेकरून ∅ Z N 60 P A व्होल्ट असेल आतावेव वाइंडिंग प्रत्यक्षात समांतर पथांची संख्या नेहमीच 2 A 2 असते जर तुम्ही येथे A 2 ठेवले तर मग याचा अर्थ असा आहे की एका मार्गात Z 2 Z A मधील कंडक्टर ची संख्या असेल तर मी म्हणालो की हे वेव्ह कनेक्शन साठी आहे तर ते Z 2 Z N A 2 असेल तर हे पुन्हा लक्षात ठेवणे सोपे आहे ते म्हणजे ∅ Z N 60 P A तर लॅप कनेक्शन A P आणि वेव्ह कनेक्शन साठी A 2 तर म्हणून E g ∅ Z N 60 P A लॅप वाइंडिंग साठी A P आहे आणि वेव्ह वाइंडिंग साठी A 2 आहे संख्यात्मक भागासाठी आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे पुढे DC मोटर्स चे तत्वज्ञान समान आहे तर इलेक्ट्रिक मोटर असे एक यंत्र आहे जे विद्युत ऊर्जेचे रुपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये करते ही DC मोटर आहे मूळ वैशिष्ट्यांमुळे DC मोटर्स चे विस्तृत उपयोग आढळतात स्टील प्लांट पेपर मिल क्रेन कापड गिरणी छपाई प्रेस आणि उत्खनन इत्यादी आणि DC मोटर्सचे फायदे खालील प्रमाणे फायदे आहेत उच्च प्रारंभिक टॉर्क विस्तृत श्रेणी वरील वेगवान नियंत्रण स्थिर टॉर्क सह अचूक स्टेपलेस गती नियंत्रण द्रुत प्रारंभ करणे उलट थांबविणे आणि गतिमान करणे DC मोटर्सचे हे फायदे आहेत तोटे कम्युएटर आणि ब्रश गिअर मुळे किंमत जास्त उच्च ऑपरेटिंग आणि देखभाल खर्च आहे आता DC मोटर चे सिद्धांत कार्य पाहूया तर आकृती 9 सर्वसाधारणपणे पुढील सिद्धांत दर्शवेल आकृती 9 अ मध्ये फील्ड सेट अप पोल दर्शविले गेले आहे आणि आकृती 9 b कंडक्टर मध्ये प्रवाह वहनांमुळे कंडक्टर फील्ड दर्शविते आता प्रत्यक्षात हा आकडा आहे आता येथे थोडे काहीही समजून आहेत आता जेव्हा हे N आणि S pole आहे आणि येथे फ्लक्स लाइन आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही आहे म्हणजेच हा कंडक्टर आहे आणि म्हणजे विद्युत प्रवाह प्लेन मध्ये प्रवेश करत आहे तर जर विद्युत प्रवाह प्लेन मध्ये प्रवेश करत असेल तर ही विद्युत प्रवाहच्या अंगठाची दिशा पाहिली आहे आणि जर आपण यासारखे बोट कर्ल केले तर फ्लक्स ची दिशा असेल म्हणूनच फ्लक्स दिशेने आपल्याला येथे या सर्व गोष्टी घड्याळाच्या दिशेने आहेत आपण हा अंगठा बनविलेला हा एक आपण ठेवलेला नियम आहे आणि आपण अंगठा आहात ज्यास आपण विद्युत प्रवाह दिशा म्हणतो कारण ते पेपर मध्ये किंवा प्लेन मध्ये जात आहे आणि ही प्रवाहाची दिशा आहे समजा जर तुम्ही घेत असाल तर डॉट समजा हे कंडक्टर समजा बिंदू आहे मग प्रवाहाच प्रत्यक्षात काय होईल प्रवाह प्रत्यक्षात प्लेन सोडत आहे म्हणून त्यास वरच्या बाजूस हलवा तर अशावेळी प्रवाहाची दिशा अँटीक्लॉक दिशेने जाईल फ्लक्स ची दिशा अँटीक्लॉक च्या दिशेने जाईल हे अगदी याच्या अगदी उलट सांगा तुम्ही अगदी अंगठा नियम वापराल त्यामुळे याचा अर्थ म्हणजे जेव्हा आपण जात असताना तो NS दिले जाते जेव्हा हा कंडक्टर इथे आणतो मग काय होत आहे हा N ते S आहे जो प्रवाह आहे आणि या वरच्या बाजूस आपण हे पाहत असाल तर हे घड्याळाच्या दिशेने आहे तर याचा अर्थ असा की आपण जर हे घड्याळाच्या दिशेने असाल तर तर ही वरची बाजू ही प्रत्यक्षात अधीक आहे आणि खालच्या बाजूला ती वजाबाकी आहे त्याचप्रमाणे येथे खालची बाजू अधीक आहे कारण ती अँटीक्लॉकवाईज आहे आणि वरची बाजू वजाबाकी आहे मग सक्तीने येथे खाली दिशेने वागण्याची सक्ती करा आणि येथे ते येथे वर आहे तर येथे वरच्या दिशेने आहे म्हणजे रोटेशन च्या त्या यंत्रणेच्या आधी आपल्याला ही पहिली गोष्ट समजली पाहिजे त्यामुळे त्याचा अर्थ असा की येथे एक दिशा आहे आणि आपण येथे ठेवले तर या दिशेने असतील तर दोन्ही प्रवाह ही या दिशेने समान दिशेने असतील तर अंतिमता हे जोडण्यासारखे आहे म्हणून म्हणतात की शक्ती खाली काम करत आहे आणि अगदी येथेच शक्ती कार्य करत आहे आपण ज्याला वरच्या दिशेने करता तर याचा अर्थ असा की जेव्हा कंडक्टर प्रवाह वाहून नेत असतात आणि चुंबकीय क्षेत्रात ठेवले जातात तेव्हा तेच आहे आणि हे कसे आहे हे मी तुम्हाला सांगितले या सर्व गोष्टी ज्या मी म्हणाल्या त्या इथे या सर्व लिहिल्या आहेत म्हणून नाही तर मी हे स्पष्ट करीत नाही तर हे असे लिहिलेले आहे आणि सर्व काही इथे लिहिलेले आहे आता हे स्पष्टपणे दर्शवते की आकृतीमध्ये कंडक्टर ची एक ताकद असते जी खालच्या दिशेने जाते आणि हे आणि अशाप्रकारे हे बल मी आकृतीमध्ये जे काही दर्शविले त्या कमकुवत क्षेत्रा च्या दिशेने कार्य करते जेव्हा कंडक्टर मधील विद्युतप्रवाह उलगडला जातो तेव्हा तेच दुसर्या आकृतीत शक्ती देखील उलट असते आणि आपण ज्याला म्हणतो बल हे खाली व त्या बाजूला कमकुवत क्षेत्र आहे यावर कार्य करीत आहे तर आता सामान्यतः कंडक्टर मध्ये विकसित केलेली शक्ती दिली जाते F B I l न्यूटन N येथे न्यूटन दिले जाते तर B मीटर प्रति चौरस फ्लॅक्स डेन्सिटी वेबर आहे आणि I कंडक्टर मध्ये विद्युत् प्रवाह आहे अँपिअर म्हणतो आणि l मीटर मधील कंडक्टर ची लांबी आहे आता DC मोटर च्या चुंबकीय क्षेत्राचा विचार करा आर्मिचर कंडक्टर मध्ये प्रवाहनसल्याने फ्लक्स चा मार्गआकृती १० मध्ये दर्शविला आहे तर जर तुम्ही येथे आकृती पाहिल्यास की हे कंडक्टर conductor ठेवलेले आहेत आणि गृहित धरत आहेत की कोणतेही प्रवाह वाहात नाहीत तर N S साठी हा प्रवाह मार्ग आहे हा कंडक्टर आहे आणि हा आर्मेचर आहे तर केवळ चुंबकीय क्षेत्रामुळे मोटर मध्ये फ्लक्सचे वितरण परंतु विद्युत् वाहक नसलेले कंडक्टर मध्ये होत आहे तर असे असल्यास आता कंडक्टर 9conductor प्रवाह वाहून नेत आहे ही बाजू आहे माझ्या कर्सर कडे पहा ही बाजू आहे ही बाजू आपण बिंदू म्हणता तर जर तुम्ही हे पाहिले तर आपण त्याच हाताने लागू करता ते पहा तर तुम्ही सहजतेने शोधू शकता की आपण ज्याला फ्लक्स च्या दिशेने संबोधत आहात तर या प्रकरणात हे N S नैसर्गिकरित्या वरच्या भागावर आहे हे आपल्या सोयीनुसार विद्युत प्रवाह प्रतलामध्ये प्रवेश करेल तर ही बाजू आपण ज्याला म्हणाल त्या बाजूने अधिक होईल तर आणि बल खाली बाजूला काम करेल आणि या बाजूला आपण ज्याला कमी भाग म्हणाल ते वरच्या अधिक दिशेने कार्य करेल तर इथपर्यंत प्रत्येक ठिकाणी खाली सर्वत्र वरच्या दिशेने आहे तर अंतर्ज्ञाना पासून त्या घड्याळाच्या दिशेने फिरण्यास सुरवात होईल तर हे फक्त आपण फक्त तत्त्वज्ञान आहे म्हणूनच मागील स्लाइड मध्ये मी आकृती दर्शविली हा आकृती मी एका पुस्तकातून घेतली आहे तर जर आता आर्मॅचर प्रवाह वाहून नेत असेल तर प्रत्येक कंडक्टर एक चुंबकीय क्षेत्र तयार करेल जे मुख्य क्षेत्रावर प्रतिबिंबित केल्यावर आकृतीत दाखविल्याप्रमाणे फ्लक्स चुंबकीय रेषांच्या वितरणाला कारणीभूत ठरेल म्हणून मी तुम्हाला यासारख्या मूलभूत तत्वज्ञाना विषयी सांगितले तर आकृती 11 मध्ये असलेले चुंबकीय क्षेत्र विकृत असल्याचे म्हटले जाते कारण शक्तीच्या रेषे अंदाजे सरळ मार्ग अवलंबत नाहीत कारण हे विकृत आहे कारण ते कोणत्याही सरळ रेषेच्या मार्गाचा अवलंब करीत नाही तर या शक्तीच्या रेषे स्वत ला कमी बनवण्यासाठी झुंज देण्याचे वैशिष्ट्य आहे जेणेकरून ते तणावात असल्याचे समजले जाऊ शकते आकृती 11 त प्रत्येक कंडक्टर एक सामर्थ्य अनुभवेल जो मी कसा अनुभवेल हे सांगितले हे कंडक्टर आर्मेचर स्लॉट मध्ये एम्बेड केलेले असल्याने नंतरचे कारण मी तुम्हाला जे काही सांगितले त्या घड्याळाच्या दिशेने फिरते तर हे घड्याळाच्या दिशेने फिरेल आणि हे कंडक्टर एका स्लॉट मध्ये ठेवलेले आहेत पुढे मोटर चा बॅक emf सामान्यतः आकृती 12 मध्ये संदर्भित केला आहे आता ही एक मोटार आहे आणि असे समजा की आपण तो कंडक्टर घेतला आणि प्रवाह एका प्रतलात प्रवेश करत आहे तर जर ते प्रतलात प्रवेश करत असेल तर येथे आपण पहा हे पुन्हा तेच तत्त्वज्ञान आहे प्रतलमध्ये प्रवेश करणारा प्रवाह आहे तर हा अंगठा त्या प्रवाहाची दिशा आहे त्याप्रमाणे अंगठा हलवा मग आपण फक्त समजून घ्याल की आपण ज्याला पहिले बोट म्हणता हे फ्लक्स ची दिशा आहे म्हणूनच हे येथे दर्शविले गेले आहे म्हणूनच हे येथे दर्शविले गेले आहे आणि ही N S फ्लक्स ची रेष असेल तर स्वाभाविकच आपण याला जबरदस्त चुंबकीय क्षेत्रापासून कमकुवत क्षेत्रापर्यंत म्हणतो त्यास हे तेच कार्य करत आहे तर ही शक्तीची दिशा आहे आणि स्वाभाविकच ही गतीची दिशा आहे म्हणून DC मोटर मध्ये जेव्हा आर्मेचर वर कंडक्टर फिरते तेव्हा आपण ज्याला म्हणतात त्या शक्तीच्या रेषा कापून घ्या ज्या चुंबकीय क्षेत्राच्या शक्तीच्या रेषा ज्या त्या फिरतात त्या कट करा तर तो emf जनरेटर प्रमाणे आर्मेचर मध्ये प्रेरित आहे तर ही मोटार चे कार्य आहे आणि हा आर्मेचर आहे तर हे हेच तत्वज्ञान आहे आणि हे फक्त N पोल येथे दर्शविले आहे आणि आपण आता बॅक emf बद्दल विचार करा तर त्या प्रकरणात काय होईल प्रवृत्त emf मशीन मधील विद्युत्विरूद्ध आणि म्हणूनच लागू केलेल्या व्होल्टेज च्या विरूद्ध कार्य करते तर या व्होल्टेजचा म्हणून संदर्भ बॅक emf आहे आता आपण ज्याला ट्रान्सफॉर्मर म्हणता त्यानुसार हे कमी केले जाऊ शकते लेन्झच्या कायद्या Lenz's law नुसार असे सूचित केले गेले आहे की प्रेरित emf ची दिशा अर्थात त्यास होणार्या बदलास विरोध करणे म्हणजे लागू व्होल्टेज होय तर याचा अर्थ असा आहे की जर आपण असे पाहिले तर की ही दिशा आहे आणि हीच आहे आणि हे माझे बॅक emf Eb आहे आपण जर असे पाहिले तर की आपण त्याऐवजी Ia प्रवाह आहे नकारात्मक pole प्रवाह चालू आहे वास्तविकतेने या मोटार साठी आहे हे फक्त एक योजनाबद्ध आकृती आहे परंतु जेव्हा आपण जोडत आहात तेव्हा ते पुरवठा व्होल्टेज दिसेल तर इथेच तुम्हाला अर्थ म्हणायचा हे कमी केले जाऊ शकते लेन्झचा कायदा Lenz's lawआहे जो म्हणतो की प्रेरित emf ची दिशा जसे की त्यास होणार्या बदलास विरोध करणे अर्थातच लागू व्होल्टेज म्हणूनच बॅक emf ची परिमाण मोजले जाऊ शकते प्रेरित Emf जनरेटर साठी फॉर्म्युला वापरणे बॅक emf समान सूत्र Eb ∅ Z N 60 P A असेल म्हणजेच ZP 60 A ∅∅ N म्हणून ZP 60 A एक स्थिर आहे तर Eb ला प्रति मोटर बॅक emf k ∅ N असे लिहिले जाऊ शकते म्हणून k ZP 60 A कारण Z एक स्थिर आहे P एक स्थिर आहे A एक स्थिर आहे आणि म्हणूनच हे स्थिर आहे म्हणूनच आपण याला बॅक emf आहात जेव्हा आपण अंकीय घ्याल तेव्हा आपल्याला सापडेल की गोष्टी अधिक सुलभ आहेत तर या प्रकरणात आपण म्हणून बॅक emf लागू केलेल्या व्होल्टेज पेक्षा नेहमीच कमी असतो परंतु मशीन सामान्य परिस्थितीत चालू असताना फरक खूपच कमी असतो म्हणूनच या दोन मुख्य प्रमाणांमधील भिन्नता आहे जे आर्मेचर सर्किट च्या प्रतिकारातून प्रत्यक्षात विद्युत् प्रवाह करते हे दिसून येईल आर्मेचर असल्यास जर आपल्याकडे आर्मेचर रेझिस्टन्स r a Eb असेल तर लागू व्होल्टेज V वर आर्मेचर चा प्रतिकार किती असेल मग हे समीकरण घ्या V Eb I a r a हे मिळेल हे नंतर पाहू